या एनपीटीईएल मूक्स कोर्स च्या दुसर्या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट्सस्च्या या मॉड्यूलमध्ये आपण काही मायक्रोवेव्ह घटकां ची मूलभूत ओळख करणार आहोत आता नंतर अर्थातच आपण हे घटकां किंवा वेगवेगळ्या पोर्टमधील विविध मायक्रोवेव्ह घटक ना काही अधिक तपशीलवार गणितीय विश्लेषणासह समाविष्ट करू परंतु या मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंगची चव समजून घेण्यासाठी मी तुम्हाला या मायक्रोवेव्ह घटक मागील काही मूलभूत संकल्पना दाखवू इच्छितो म्हणून मायक्रोवेव्ह घटक वर जाण्यापूर्वी आपल्याला आवश्यक असलेली पहिली गोष्ट मायक्रोवेव्ह अभियांत्रिकी मधील संकल्पना म्हणजे मोड्स mode आता मी विविध मायक्रोवेव्ह घटककांकरितां मॅक्सवेल च्या समीकरणा च्या समाधानाबद्दल कोणतेही समाधान दिले नाही किंवा चर्चा केलेली नाही मी तुम्हाला नुकतेच मूलभूत मॅक्सवेल चे समीकरण विविध मायक्रोवेव्ह घटककांमध्ये विद्युत आणि चुंबकीय क्षेत्र साठी निराकरण करण्यासाठी आवश्यक असलेले एकसमान समीकरण दर्शविले परंतु तेथे मोड्स नावाची एक गोष्ट आहे जी मायक्रोवेव्ह अभियांत्रिकी मध्ये असताना आपल्याला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते

तेथे मोठ्या प्रमाणात वर्गीकृत 3 मोड्स आहेत किंवा तीन मोड्स मी म्हणू शकतो असे 3 प्रकार TEM TE आणि TM TEM मोड्स असे आहेत जेथे विद्युत आणि चुंबकीय क्षेत्र हे दोन्ही प्रसाराच्या दिशेने लंबवत आहेत तर आपल्याकडे EZ HZ0 आहे जेथे Z प्रसाराच्या दिशेचे परस्पर आहे TE मोड असा आहे जिथे HZ≠ 0 EZ 0 आहे आणि TM मोड आहे जेथे EZ≠0 परंतु HZ0 आहे आता सहसा नाही म्हणजे नेहमीच असे की TEM सोल्यूशन सिंगल आहे आपल्याकडे फक्त एकच विद्युत चुंबकीय तरंग आहे जी TEM च्या अटी पूर्ण करते तथापि तेथे अनेक TE आणि TM मोड आहेत या दोन रीतीं बद्दल इतर मनोरंजक गोष्ट म्हणजे सिंगल कंडक्टर वेव्हगॉइड्समध्ये फक्त TE आणि TM मोड अस्तित्त्वात आहेत तर आपल्याकडे AC वारंवारता कमी आहे किंवा जेव्हा आपण DC बॅटरीचा व्यवहार करतो तेव्हा आपण केवळ दोन कंडक्टरच्या सहाय्याने विद्युत उर्जा हस्तांतरणा शी परिचित आहोत परंतु नंतर आपल्याकडे व्हॅक्यूममध्ये विद्युत चुंबकीय शक्ती हस्तांतरण देखील आहे जेथे कोणतेही कंडक्टर नाहीत मग आपल्याकडे आपले मायक्रोवेव्ह घटक आहेत जिथे आपल्याकडे सिंगल कंडक्टर आहेत म्हणजेच धातूचा एक तुकडा शक्ती नियंत्रित करण्यास सक्षम आहे आपल्याला माहिती असलेल्या पारंपारिक दोन वायर सर्किटमध्ये आपल्याकडे चार्ज प्रवाह शक्य नाही तर येथे हे सिंगल वायर वाहक आहेत ते फक्त विद्युत चुंबकीय लहरीं साठी मार्गदर्शक म्हणून कार्य करतात त्यामुळे करंटची व्होल्टेजची कोणतीही संकल्पना नाही केवळ विद्युत आणि चुंबकीय क्षेत्राची संकल्पना आहे तर टीईएम सोल्यूशन फक्त दोन वायर कंडक्टरसाठी लागू आहे उदाहरणार्थ समजा कोएक्सियल वेव्हगॉइड्स चा विचार करूया एक कोएक्सियल वेव्ह लाइन वेव्हगॉइड् या सारखे काढले जाऊ शकते आपल्याकडे दोन मोड आहेत म्हणूनच TEM मोड प्रसाराचे प्राथमिक माध्यम आहे या TE आणि TM पद्धतींबद्दल मी आणखी एक गोष्ट सांगण्यास विसरलो जर मी मागील स्लाइडवर परत जाऊ शकलो तर ते TE आणि TM मोड साठी काहीतरी कटऑफ फ्रीक्वेन्सी नावाची गोष्ठ आहे तर कटऑफ फ्रीक्वेन्सी म्हणजे ज्याच्या खाली TE आणि TM मोड प्रसारित करू शकत नाहीत TEM मोड साठी कोणतीही कट ऑफ फ्रीक्वेन्सी नाही म्हणून ते कोणत्याही वारंवारते वर प्रसारित करू शकतात म्हणून मी म्हटल्याप्रमाणे TM आणि TE मोड तेथे अनेक सोल्यूशन्स शक्य आहेत आणि ज्या विशिष्ट वेव्हगाइड साठी सर्वात कमी कटऑफ फ्रिक्वेंसी आहे त्या TE किंवा TM मोड ला प्रबल मोड म्हणतात तर मग कोएक्सियल वेव्हगाइड मध्ये TEM मोड अस्तित्वात असू शकतो म्हणूनच तो फ्रीक्वेन्सी च्या संपूर्ण श्रेणीमध्ये संक्रमित होऊ शकतो म्हणूनच काही TE आणि TM सोल्यूशन असले तरीही TEM मोड हा प्रबल मोड आहे समांतर प्लेट वेव्हगाइड म्हणून ओळखल्या जाणार्या वेव्हगाइड चे आता एक मनोरंजक उदाहरण आहे समांतर प्लेट वेव्हगाइड एक वेव्हगाइड आहे ज्याला दोन समांतर प्लेट्स आहेत आणि या प्लेट्स अनंत लांब आणि अनंत रुंद आहेत D ही एकमेव परिमाण आहे दोन प्लेट्स ला विभक्त करणारे अंतर आहे या समांतर वेव्हगाइड साठी TEM वेव्ह सोल्यूशन या प्रमाणे दिले आहे TEM वेव्ह सोल्यूशन या प्रमाणे दिले आहे येथे Hx फक्त X दिशेने आहे आणि E केवळ Y दिशेने आहे E विद्युत क्षेत्राचे प्रतिनिधित्व करते H चुंबकीय क्षेत्राचे प्रतिनिधित्व करते 𝛈𝞵𝛆 च्या स्क्वेअर रूटने दिलेला असतो त्याला अंगभूत प्रतिरोध म्हणतात हा भौतिक गुणधर्मां मुळे अडथळा आहे तर हे TEM सोल्यूशन आहे आणि आपण बघू शकतो की तिथे एकच उपाय आहे आपल्याकडे अनेक उपाय नाहीत आपण इतर निराकरण शोधण्याचा प्रयत्न केल्यास उदाहरणार्थ TM सोल्यूशन्स ती सोल्यूशन्स या प्रमाणे दिले आहेत

मी स्पष्टपणे निराकरण लिहिण्याचे कारण म्हणजे या समीकरणा चे काही गुणधर्म मला दर्शवायचे आहेत

पहा या विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रा ची मूल्ये सर्वप्रथम H हा फक्त X दिशेने निर्देशित केली जातात अर्थात Z आणि E च्या दोन्ही भागांमध्ये प्रसारा च्या दिशेने लंब आहेत आणि लक्षात घ्या की या समीकरणात एक व्हेरिएबल N आहे हे व्हेरिएबल N काय करते ते म्हणजे N च्या वेगवेगळ्या मूल्यांसाठी तुम्हाला EZ HX आणि EY चे भिन्न निराकरण मिळते आणि ही विविध निकनीराकरणे N च्या प्रत्येक नवीन मूल्यांसाठी विविध मोड म्हणतात तर आपल्याकडे एकच समाधान नाही आपल्याकडे अनेक उपाय आहेत आणि मग या सर्वांमध्ये काही विशिष्ट कटऑफ फ्रिक्वेंसी असेल आणि सर्वात कमी कटऑफ फ्रिक्वेंसी ही प्रबळ मोड असेल आपल्याकडे TM1 TM2 TM0 आणि यासारख्या मोड असतील आयताकृती साठी त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे आयताकृती वेव्हगॉइड साठी तेथे एक डिव्हाइस आहे किंवा आयताकृती वेव्हगाइड नावाचे एक घटक आहे जे आयताकृती पाईपची फक्त एक पोकळी आहे ही एक पाईप आहे जी संरचनेच्या आत hollow आहे आणि प्रबळ मोड TE10 आहे कारण समांतर प्लेट मार्गदर्शका साठी आपल्याकडे फक्त एकच व्हेरिएबल N बरोबर बदललेले समाधान होते तर आयताकृती वेव्हगाइड च्या बाबतीत आपल्याकडे दोन व्हेरिएबल्स M आणि N आहेत तर आपल्याला TE 10 TE 11 इत्यादी पद्धती मिळतील तर TE 10 हा प्रबळ मोड आहे त्यामध्ये सर्वात कमी कटऑफ फ्रिक्वेंसी आहे टीई 10 साठी फील्ड रेषा जर मी त्या रेखाटू शकलो तर चुंबकीय क्षेत्र अशा प्रकारे केंद्रित आहे आणि विद्युत क्षेत्र असे आहे म्हणून ƛ2 विभाजनाद्वारे इलेक्ट्रिक फील्ड आणि चुंबकीय फील्ड फिरण्यास कारणीभूत ठरेल तर चुंबकीय क्षेत्र उलट दिशेने फिरेल आणि विद्युत क्षेत्रे जे प्रसाराच्या दिशेने लंब आहेत ते देखील एका विरुद्ध दिशेने जातील आता याचा परिणाम समांतर प्लेट वेव्हगॉइडसाठी सोल्यूशनवर परत जाऊ शकल्यास आता आपण पाहतो की प्रसार स्थिरांक 𝜷 या प्रमाणे दिलेला आहे जिथे K आपण पाहतो वास्तविक तरंगलांबी शी संबंधित आहे आणि KC एक स्थिर आहे हे N आणि D D हे दोन प्लेट्समधील अंतर आहे या वर अवलंबून असते आता पुन्हा एकदा हे समांतर प्लेट वेव्हगॉइडसाठी आहे आता आपण पहात आहात की हा प्रसार स्थिरांक 𝜷 आहे जो आपण पाहत असलेल्या लाटांच्या लांबीचा प्रकार आहे कारण 𝜷 ही समीकरणातील अवकाशीय वारंवारता आहे म्हणून हे समीकरण प्रत्येक बीटा मूल्याच्या नंतर प्रत्येक ƛ' जे 2 pibeta ने दिले आहे मूल्या नंतर पुन्हा तयार होईल तर जर 𝜷 अवकाशीय वारंवारता आहे तर परंतु आपण वास्तविक वेव्हगाईडमध्ये इनपुट केलेले वास्तविक लहर ƛ असते तर एक स्पष्ट डिकोटोमी किंवा काहीतरी आहे ते जुळत नाही सामान्यत आपल्याला माहिती आहे की वारंवारता जसे आपल्याला माहिती आहे समजा C हा आपल्याकडे प्रकाशचा वेग आहे जो neu ƛ शी संबंधित आहे neu ƛ ने दिला आहे जिथे neu cƛ ने दिले जाते म्हणून neu आणि ƛ एकमेकांशी व्यस्त प्रमाणात असावेत 𝜷√k2 kc2 इतके आहे जिथे 𝜷 ही प्रकट तरंगलांबी आहे आणि k real इनपुट्टटेड वेव्हलांबी आहे आता अर्थातच हे इनपुटच्या वारंवारतेशी थेट प्रमाणित आहे तर मग आधी अस्तित्वात असलेलं साधं नातं साधं उलटं नातं आता अस्तित्वात नाही हे प्रकट तरंगलांबी आहे आणि ही संज्ञा यासारख्या वारंवारतेशी संबंधित आहे जर आपण प्रत्यक्षात प्लॉट केले तर हे समीकरण असे दिलेले आहे तर आपण पाहतो की 𝜷 आणि 𝝎 एक जटिल समीकरणानुसार संबंधित आहेत 𝝎 𝜷 च्या उच्च मूल्यांसाठी पुन्हा 𝝎 चे प्रमाण आहे म्हणून 2 𝜫 सुरुवातीला ज्या नातेसंबंधाची आपण अपेक्षा करत होता तो न्यू cƛ होता दुसर्या शब्दात सांगायचे तर 2𝜫 neu 2 pi C ƛ आहे 𝝎 𝜷C बरोबरच आहे असे दर्शविते म्हणून येथे आपल्याला 𝝎 आणि 𝜷 दरम्यान लिनियर रिलेशन देण्याची अपेक्षा होती पण आपण जे पहात आहोत ते म्हणजे असे एक नाते आहे लक्षात ठेवा की 𝞈 च्या उच्च मूल्यांसाठी संबंध पुन्हा रेषात्मक असेल परंतु 𝞈 च्या निम्न मूल्यांसाठी आपल्याला एक प्रकारचा गुंतागुंतीचा संबंध मिळतो आणि जर आपण 𝞫 आणि 𝞈 दरम्यान हे कर्व आखली तर आपल्याला यासारखे वक्र मिळेल हे फैलाव आकृती म्हणून ओळखले जाते

आजकाल मायक्रोवेव्ह इंजिनीअरिंगमध्ये वारंवार आणि सर्वाधिक वापरला जाणारा आणखी एक घटक म्हणजे मायक्रोस्ट्रीप लाईन त्यामुळे मायक्रोस्ट्रीप लाईन मध्ये वरच्या थराचा धातू असलेले ग्राउंड प्लेन असते ज्यात टेफ्लॉन किंवा ग्लास इपॉक्सी किंवा सिरॅमिक सारख्या काही डायइलेक्ट्रिकचा समावेश असतो हे मायक्रोस्ट्रीप लाईन चे बांधकाम आहे स्लाइड वेळ पहा 2152 जर आपण आपल्या स्लाइड्सवर परत येऊ शकत असाल तर मायक्रोस्ट्रिप लाइनची समस्या ही आहे की यात दोन कंडक्टर दोन भिन्न डायलेक्ट्रिक मटेरियल असतात यात दोन कंडक्टर असूनही मोड फक्त TEM नाहीत मायक्रोस्ट्रिप लाइनमध्ये जर तुम्ही मायक्रोस्ट्रिपचा क्रॉस सेक्शन घेतला तर मी मागील स्लाइड मध्ये दाखविले हे असे काहीतरी आहे काही डायलेक्ट्रिक स्थिर 𝝴 1 दरम्यान दोन धातूचे थर सँडविच केलेले असतात जर आपल्यात फक्त हवे साठी असते तर असे दिसते की हे सर्व 𝝴 0 असेल जर हवा तिथे असेल तर ते दोन मार्गदर्शक वेव्हगॉइड असतील आणि TEM प्रबल mode असेल परंतु तसे नसल्यामुळे दरम्यान आणखी एक डायलेक्ट्रिक सामग्री आहे आपण नेहमीच असे आपण गृहित धरतो की जसे तिथे हवा किंवा डाइलेक्ट्रिक सामग्री अस्तित्त्वातच नाही पण क्षमस्व या धातूच्या थरच्या बाहेरील आणि आत असलेली संपूर्ण जागा डाइलेक्ट्रिक स्थिर 𝝴 ने प्रभावी असलेल्या सामग्रीसह आहे समजा C या दोन प्लेट्समधील कॅपेसिटन्स आहे फक्त या डायइलेक्ट्रिक्स विद्यमान आहे आणि C0 या दोन प्लेट्समध्ये हवा उपस्थित असलेल्या कॅपेसिटन्स आहे आणि C' हा या प्रभावी डायलेक्ट्रिकसह डायलेक्ट्रिक सामग्रीसह 𝝐 प्रभावी आहे C आणि C0 च्या मोजल्या गेलेल्या मूल्याच्या दृष्टीने आपण हे 𝝐 प्रभावी शोधू शकतो हे आपल्याला माहित आहे उदाहरणार्थ म्हणून मी विश्लेषणासाठी तीन प्रकारचे कंडक्टर तीन प्रकारच्या मायक्रोस्ट्रिप लाइनवर चर्चा करीत होतो एक जेथे 𝝴1 सह एक डायलेक्ट्रिक सामग्री होती इतर जिथे रेषा दरम्यान हवा अस्तित्वात होती आणि तिसरा जिथे आपल्याकडे डायलेक्ट्रिक स्थिर 𝝴 इफेक्टिव्ह असणारी प्रभावी डायलेक्ट्रिक सामग्री होती समजा C या प्रकरणात कॅपेसिटन्स आहे C0 या प्रकरणातील कॅपेसिटन्स आहे आणि समजा प्रभावी डायलेक्ट्रिक स्थिर 𝝴 प्रभावी देखील मला मिळणारे निव्वळ कॅपेसिटन्स मूल्य यासारखे आहे तर मी C 𝝴 effectiveC0𝝴0 implies 𝝴 effective 𝝴0CC0 लिहू शकतो तर हे डायलेक्ट्रिक स्थिरते चे नाते आहे ही काल्पनिक डायलेक्ट्रिक स्थिरता जी या धातुच्या प्लेट्सच्या आतील आणि बाहेरील सभोवतालची आहे आणि हे या C आणि C0 च्या मूल्यांशी संबंधित आहे हे व्याख्यान संपवण्यापूर्वी फक्त एक छोटी संकल्पना मला जोर द्यायचा आहे ती म्हणजे प्रतिबाधा ची संकल्पना जसे आपण पाहिले आहे मायक्रोवेव्ह प्रसारासाठी आपल्याकडे सिंगल कंडक्टर वेव्हगॉइड्स आहेत परंतु नंतर व्होल्टेज किंवा करंटची संकल्पना नाही तरीही आपणास मूलभूतपणे हे माहित आहे की प्रतिबाधा ची संकल्पना व्होल्टेज आणि करंटशी संबंधित आहे तथापि जेव्हा आपण विविध वेव्हगॉइड्स हाताळतो तेव्हा इम्पेडन्स नावाची एक गोष्ट आहे तर प्रश्न असा आहे की आपण ज्या इम्पेडन्स विषयी बोलत आहोत व्होल्टेज आणि करंट या संकल्पना प्रभावी नसल्यामुळे आपण व्होल्टेज आणि करंट च्या दृष्टीने इम्पेडन्सचे वर्णन करू शकत नाही आपल्याकडे आधीपासून आंतरिक प्रतिबाधा नावाची एक संकल्पना सापडली आहे जी वस्तू च्या सामग्री शी संबंधित आहे आणि ती 𝝻𝜺 आहे तर हे प्रतिबाधा ची मूल्य आहे जे पूर्णपणे सामग्रीच्या गुणधर्मां वर अवलंबून असते याव्यतिरिक्त आपल्याकडे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इम्पेडन्स नावाचे काहीतरी देखील आहे जे चुंबकीय क्षेत्राचे विद्युत प्रमाण आहे येथे व्होल्टेजकरंट ऐवजी आपल्याकडे EXHY आहे आणि हा प्रतिबाधा व्यक्त करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे खरं तर हवेसाठी ही आंतरिक अडचण 377 Ω आहे म्हणूनच एंटेना जे इंटरफेस असतात बहुतेकदा हवा आणि वेव्हगॉइड दरम्यान इंटरफेस मानले जातात मुळात वेव्हगॉइड एक प्रतिबाधा जुळण्यासाठी तयार केले जावे वेव्हगॉइड किंवा एंटेना तयार करण्यासाठी आणि 377 Ω च्या प्रतिबाधा जुळण्यासाठी डिझाइन केले जावे आता ही आंतरिक बाधा आहे ज्या मायक्रोस्ट्रीप लाईन वर आपण चर्चा करीत आहोत त्याकरीता आपल्याला E प्रभावी काय आहे हे समजले आहे आणि Z0 चे मूल्य असलेल्या मायक्रोस्ट्रिप लाइनसाठी बहुतेकदा या सूत्रानुसार दिले जाते जिथे आपल्याला आढळले होते की 𝝴 effective 𝝴0CC0 जिथे C हा वास्तविक मायक्रोस्ट्रिप लाइनच्या प्लेट्समधील कॅपेसिटन्स आहे आणि C0 मायक्रोस्ट्रिप मेटल प्लेट्समधील कॅपेसिटन्स आहे हवा हे डायलेक्ट्रिक माध्यम होते तेव्हा या लेक्चरचा सारांश सांगायला या व्याख्यानात आपण मायक्रोवेव्ह अभियांत्रिकी काही मूलभूत संकल्पना समाविष्ट केल्या आहेत जसे की प्रतिबाधा मोड प्रबल मोड TEM TE आणि TM impedance modes dominant modes TEM TE and TM मोड तसेच मायक्रोवेव्ह अभियांत्रिकी मध्ये सामान्यतः वापरल्या जाणार्या काही साधनांचा परिचय करून दिला आहे आपण अर्थातच अधिक तपशीलासह डिव्हाइस कव्हर करू परंतु प्रारंभिक बिंदू म्हणून या संकल्पना खूप आहेत या संकल्पना समजून घेणे फार महत्वाचे आहे प्रबळ मोड म्हणजे काय TM आणि TE मोड काय आहेत आणि जसे की आपण या मॉड्यूलचा शेवट करतो